पूर्वी आपण रिअल टाइम टास्क सामायिक करण्यावर चर्चा करीत होतो प्रारंभी आम्ही प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉलकडे पाहिले जे एक अगदी सोपी योजना आहे जिथे रिसोर्सेसची कमतरता असलेल्या रिसोर्सेसची प्रतीक्षा करीत असलेल्या उच्च प्राथमिकतेच्या टास्क ची प्रायोरिटी इनहेरिटेन्स मिळते परंतु नंतर मुलभूत प्रायोरिटी इनहेरिटेन्स योजनेत दोन प्रमुख समस्या होती उदा डेडलॉक आणि चेन ब्लॉकिंगची समस्या टाळण्यासाठी काहीही केले नाही जिथे एकापेक्षा जास्त रिसोर्सची आवश्यकता असलेल्या हाय प्रायोरिटी टास्क प्रत्येक रिसोर्सेस साठी इनव्हर्जन आणले जातात हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल मध्ये त्या रिसोर्सचा वापर करू शकतील अशा हायेस्टप्राधान्य टास्क वर अवलंबून रिसोर्सना सिलिंग प्रायोरिटी दिले जाते एकदा एखादे टास्क रिसोर्से संपादन केल्यानंतर त्याची प्राधान्यता मर्यादेच्या मूल्याइतकी वाढविली जाते आणि म्हणूनच इतर टास्क ज्यांना रिसोर्सेसची आवश्यकता नसते परंतु जास्त प्राधान्य दिले जातात त्या ब्लॉकिंग केल्या जातात हे इनहेरिटेन्स ब्लॉकिंग करणे म्हणून ओळखले जाते पुढे हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल आणि प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉलवर चर्चा केली जाईल केल्यामुळे कमी प्राथमिकतेच्या टास्क चे प्राधान्य मूल्य उच्च मूल्यापर्यंत वाढविले जाते अशाप्रकारे इतर दरम्यानचे प्रायोरिटी टास्क ज्यांना रिसोर्सेसची आवश्यकता नसते इनहेरिटेन्स ब्लॉकिंग करणे आणि दरम्यानचे प्रायोरिटी टास्क त्यांची डेडलाईन चुकवू शकते कारण बहुतेक निम्न प्राथमिकता टास्कमुळे त्यांना कदाचित प्रायोरिटी इन्व्हरझेनना सामोरे जावे लागेल आणि त्यांची डेडलाईन चुकली असेल एखाद्या टास्क साठी ब्लॉकिंग करण्याची वेळ खालीलप्रमाणे आहे हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल मधील गुणधर्म खालीलप्रमाणे आहेत जेव्हा टास्क त्याच्या रिसोर्स पैकी एक होते आणि त्यास यापुढे ब्लॉकिंग केले जात नाही हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल अंतर्गत चेन ब्लॉकिंग येऊ शकत नाही आधीपासूनच दुसर्या टास्क द्वारे अधिग्रहित केलेला कोणताही स्रोत असल्यास त्या टास्क स अधिक प्राधान्य असेल आणि अशा प्रकारे सध्याचे टास्क चालू ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकत नाही जेव्हा एखादे टास्क रिसोर्से घेते तेव्हा त्याची प्राधान्य वाढते असे समजू की एखाद्या टास्क स दोन रिसोर्सेस R1 आणि R2 ची आवश्यकता आहे आणि त्या दोन रिसोर्सशी संबंधित सिलिंग व्हॅल्यू मूल्य आम्ही ज्या टास्ककारणाचा विचार करीत आहोत त्यापेक्षा समान किंवा त्यापेक्षा मोठे असणे आवश्यक आहे आणि एखादे टास्क लॉक झाल्याचे गृहीत धरुन एक रिसोर्सेस दुसर्या टास्क द्वारे लॉक केली गेली आहे किंवा ही दोन्ही रिसोर्सेस दुसर्या टास्क द्वारे लॉक केली आहेत चला असे समजू की या टास्क स प्रथम रिसोर्से आवश्यक आहे आणि नंतर प्रथम रिसोर्सेस मुक्त होईपर्यंत ते ब्लॉकिंग होते परंतु नंतर दुसरे रिसोर्से असलेले टास्क आणि जर त्याची प्राथमिकता रिसोर्सेस च्या प्रतीक्षेत असलेल्या टास्क च्या खाली न राहिली तर रिसोर्सेसची मर्यादा मूल्य रिसोर्सेसची रीक्वेस्ट करणार्या टास्क पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे म्हणूनच हे पाहणे सोपे आहे की हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल अंतर्गत चैन ब्लॉकिंगकरणे उद्भवू शकत नाही आणि म्हणून एखाद्या टास्क स एक रिसोर्से मंजूर होण्यापूर्वी ज्या रिसोर्सेस द्वारे रीक्वेस्ट केली जाते ती सर्व रिसोर्सेस मुक्त असणे आवश्यक आहे आणि हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलमध्ये चैन ब्लॉकिंगकरणे पार करू शकत नाही डेडलॉकच्या संदर्भात त्याच्या वर्तना बद्दल आपण चर्चा करूया आणि गृहित धरू की T1आणि T2टास्क समान घटना आहेत जी साध्या प्रायोरिटी इनहेरिटेन्सयोजनेच्या बाबतीत घडतात जिथे आम्ही दर्शविले होते की गतिरोध होतो तत्सम सूचनांचा सेट गृहीत धरुन T2ला कमी प्राधान्य द्या आणि ते R2 लॉक करते परंतु एकदा ते R2 लॉक करते T2ची प्राधान्य कमीतकमी T1च्या बरोबरीने वाढते आणि अशा प्रकारे T1तयार होऊ शकत नाही आणि R1 लॉक करण्यासाठी सीपीयू मिळवू शकत नाही T2ची प्राधान्यता कमीतकमी T1पर्यंत वाढविणे आणि नंतर ती R2 R1 लॉक करते आणि पुन्हा R1 R2 वगैरे उघडते अशा प्रकारे डेडलॉक उद्भवू शकत नाही इतर कोणतेही उदाहरण घेतले आणि हे पाहणे थांबले नाही की T2ची प्राधान्य लॉक केलेल्या रिसोर्सेस च्या सिलिंग व्हॅल्यू च्या प्राथमिकतेइतके केले गेले आहे आणि इतर टास्क जर रिसोर्सस आवश्यक असतील तर तिचे प्राधान्य इतर टास्क च्या प्राथमिकते इतकेच असेल अनबॉऊण्डेड प्रायोरिटी इनव्हर्झन रोखते कारण रिसोर्सेसची प्राप्ती होताच टास्क ची प्राथमिकता उच्च मूल्यापर्यंत वाढविली जाते जी रिसोर्सेसची सिलिंग व्हॅल्यू आहे परंतु आम्ही आधीच चर्चा केली आहे की हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल मधील प्रमुख उणीवा म्हणजे इनहेरिटेन्स ब्लॉकिंग रिसोर्सेसची प्राप्ती करणे होय आपण असे समजू या की Use प्री प्रीमॅटेबल रिसोर्स S वापरणार्या सर्व कामांचा संच आहे आणि C T k S हे रिसोर्से S चा वापर करण्याची मोजणी वेळ आहे टास्क Tk साठी आणि त्याद्वारे कोणतीही टास्क Ti जास्तीत जास्त वेळेत रोखली जाऊ शकते जी Use वापरुन जास्तीत जास्त असू शकते आणि याचा अर्थ असा आहे की आवश्यक नसलेल्या टास्कसाठी आम्ही जास्तीत जास्त ब्लॉकिंग वेळ मोजण्याचा प्रयत्न करीत आहोत सर्व निम्न प्राथमिकता टास्क आणि ती वापरणारी रिसोर्सेस आणि नंतर रिसोर्से वापरुन जास्तीत जास्त गणना वेळ शोधू सर्व प्राथमिकतेच्या कामांसाठी उद्भवणारा प्रश्न म्हणजे रिसोर्सेस त्यांचा वापर आणि त्यांचा वापरण्याचा जास्तीत जास्त वेळ आणि तो म्हणजे टास्क करण्यासाठी अडथळा आणणारा वेळ बर्याच ऑपरेटिंग सिस्टममध्ये हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल वापरला जातो उदाहरणार्थ POSIX मानक जेथे प्राथमिकता लॉकिंग म्युटेक्स विद्यमान आहे जिथे P थ्रेड आणि PRIO प्रोटेक्शनस आमच्याकडे हे सेट प्राधान्य आहे मुळात PRIO प्रोटेक्शन हा सर्वात हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल आहे पीओएसआयएक्स द्वारा समर्थित लिनक्स हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलचे समर्थन करत नाही परंतु इतर प्रोग्रामिंग भाषा हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलचे समर्थन करतात अगदी जावासाठी रिअल टाइम स्पेसिफिकेशन हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलचे समर्थन करते जरी ते त्यास प्रायोरिटी लिमिट एमुलेशन म्हणतात इनहेरिटेन्स संबंधित प्रायोरीटी इन्वर्श़न ही गंभीर समस्या आहे जिथे इंटरमेडीयेट प्रायोरीटी टास्क ला रिसोर्सेने इन्वर्श़न अर्थात उलटापालट करण्याची गरज नाही आणि प्रायोरीटी सीलिंग प्रोटोकॉल ही समस्या मोठ्या प्रमाणात दूर करतो या पूर्वी आम्ही मूलभूत प्रायोरिटीइनहेरिटेन्स योजना आणि हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलच्या कमतरतेबद्दल चर्चा केली होती प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल जो हायेस्टलॉकर प्रोटोकॉल पेक्षा सुधारित आहे आणि बहुतेक अत्याधुनिक रिअल टाईम ऑपरेटिंग सिस्टम प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉल वापरतात किंवा पीसीपी पण सोपी ऑपरेटिंग सिस्टम पीसीपी वापरत नाहीत कारण ही योजना सर्वात हायेस्ट लॉकर योजनेतील मूलभूत प्रायोरिटीइनहेरिटेन्स योजनेपेक्षा थोडी अधिक क्लिष्ट आहे प्रत्येक रिसोर्सेस स हायेस्ट लॉकर प्रोटोकॉल प्रमाणे प्रायोरिटी सिलींग नियुक्त केली जाते आणि हायेस्टलॉकर प्रोटोकॉलच्या संदर्भातील मुख्य फरक म्हणजे एखाद्या टास्क ची प्राथमिकता रिसोर्सेसची प्राप्ती होताच रिसोर्सेस च्या सिलिंग व्हॅल्यू च्या प्राथमिकतेइतकी नसते परंतु येथे ते केवळ सिस्टम व्हेरिएबल आहे आणि मूल्य सिलिंग व्हॅल्यू च्या मूल्याइतके होते म्हणजेच रिसोर्से मिळवण्यावरील टास्क ची प्राथमिकता बदलत नाही परंतु केवळ सिस्टम व्हेरिएबल ज्याचे नाव चालू सिस्टीम सिलिंग व्हॅल्यू आहे त्याचे मूल्य वाढते उदाहरणार्थ जर R एक प्री प्रीमॅटेबल रिसोर्से असल्यास तीन टास्क T10 T2 आणि T5 आणि R सह संबंधित सिलिंग व्हॅल्यू मूल्य T2च्या समतुल्य असेल तर रिसोर्सेसची प्राप्ती केलेल्या टास्क ची प्राधान्यता सर्वोच्चपेक्षा भिन्न होणार नाही लॉकर प्रोटोकॉल त्याऐवजी तो त्याच प्राधान्याने सुरू राहतो परंतु नंतर एक ऑपरेटिंग सिस्टम व्हेरिएबल आहे ज्याचे मूल्य रिसोर्से कोणत्याही टास्कनंतर दोन होते प्रायोरिटीइनहेरिटेन्सप्रोटोकॉल आणि प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मधील फरक हा आहे की प्रायोरिटी इनहेरिटेन्स प्रोटोकॉल हा एक ग्रीडी अँप्रोच ग्रीडी अँप्रोच आहे म्हणजेच जेव्हा जेव्हा एखाद्या टास्क स रिसोर्से आवश्यक असेल तर ते रिसोर्से मिळेल परंतु प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मध्ये जरी एखादे रिसोर्से उपलब्ध असेल तर त्या रिसोर्सेस साठी रीक्वेस्ट केल्यास टास्क अंमलात आणणे कदाचित काही परिस्थितीत ते मिळू शकत नाही म्हणून असे म्हटले जाऊ शकते की प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉल हा प्रायोरिटीइनहेरिटेन्सप्रोटोकॉलच्या विरूद्ध नाही तर हा एक ग्रीडी अँप्रोच आहे सद्य सिस्टीम सिलिंग व्हॅल्यू ऑपरेटिंग सिस्टम व्हेरिएबल आहे आणि जेव्हा जेव्हा एखादे टास्क रिसोर्सेस प्राप्त करते तेव्हा टास्कची प्राधान्यता वाढत नाही आणि ती फक्त सद्य प्रणालीची मर्यादा आहे जी वापरल्या जात असलेल्या सर्व रिसोर्संच्या सिलिंग व्हॅल्यू चे मूल्य प्राप्त करते जर सध्या वापरल्या जात असलेल्या रिसोर्स चा संच CRI असेल तर मग CRI ची सिलिंग व्हॅल्यू सीएससी बनते जर दोन रिसोर्सेस असतील तर आपण CR1 आणि CR2 समजू या CR1 ची सिलिंग व्हॅल्यू मूल्य 5 आहे आणि CR2 ची सिलिंग व्हॅल्यू 2 आणि 2 उच्च प्राथमिकता आहे जर दोन्ही रिसोर्सेस वापरली गेली असतील तर CSC 2 वर सेट केली जाईल सिस्टमच्या प्रारंभी CSC 0 पर्यंत आरंभ केले जाईल सिलिंग व्हॅल्यू प्रोटोकॉल अंतर्गत रिसोर्से सामायिकरण चर्चा होईल प्रत्यक्षात दोन नियम आहेत जेव्हा एखादा टास्क रिसोर्सेसची रीक्वेस्ट करतो तेव्हा रिसोर्से रीक्वेस्ट नियम म्हणून ओळखला जातो तेव्हा पहिला नियम लागू होतो दुसरा नियम रीक्वेस्ट प्रकाशन नियम म्हणून म्हटले जाते आणि जेव्हा एखादे टास्क रिसोर्से सोडते तेव्हा हा नियम लागू होतो रिसोर्स रिक्वेस्ट नियमात दोन क्लॉज clause आहेत प्रथम तेथे स्रोत खंड आहे जिथे एखादे टास्क संसाधित केले जाते आणि दुसर्यास इनहेरिटेन्स क्लॉज असे म्हणतात जे जेव्हा एखाद्या टास्क स रीक्वेस्ट केलेले रिसोर्से मिळत नाही तेव्हा लागू केले जाते परंतु ते ब्लॉकिंग होते टास्क एकदा रिसोर्से मिळाल्यानंतर सध्याच्या सिस्टीमची सिलिंग व्हॅल्यू आपल्यास मिळालेल्या रिसोर्सच्या सिलिंग व्हॅल्यू सह तपासली जाते आणि जर सीलिंग सध्याच्या सिस्टीमच्या सिलिंग व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर सद्य प्रणालीची मर्यादा रिसोर्सेस वर सेट केली जाईल आणि रिसोर्सेस स प्राधान्यक्रम सीएससीपेक्षा मोठे होईपर्यंत लॉक करण्याची परवानगी नाही रिसोर्सेस अनुदान क्लॉज clause मध्ये टास्क ची प्राथमिकता सध्याच्या सिस्टीम सिलिंग व्हॅल्यू सह तपासली जाते आणि जर तिची प्राधान्ये सध्याच्या सिस्टीम सिलिंग व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर ती रिसोर्सेस स मंजूर केली जाईल आणि सद्य प्रणालीची सिलिंग व्हॅल्यू मर्यादेच्या ग्रांटेड रिसोर्सेसची व्हॅल्यूइतकी असेल येथे ग्रांटेड रिसोर्स क्लॉज सारांश जेव्हा एखादी टास्क रिसोर्सेसची रीक्वेस्ट करते तेव्हा प्रथम तिची प्राथमिकता सध्याच्या सिस्टीम सिलिंग व्हॅल्यू शी तुलना केली जाते आणि जर तिचे प्राधान्य सध्याच्या सिस्टम सिलिंग व्हॅल्यू पेक्षा जास्त असेल तर ते रिसोर्से दिले जाईल आणि सीएससी मूल्य मर्यादेच्या बरोबरीने सेट केले जाईल रिसोर्सेसची प्राथमिकता परंतु जर टास्कच्या रिसोर्सेस च्या प्राधान्याससाठी रीक्वेस्ट केलेले टास्क सीएससीपेक्षा कमी असेल तर ते रिसोर्से दिले जात नाही आणि ते ब्लॉकिंग करते रिसोर्से रिसोर्से ग्रांटेड रिसोर्स क्लॉज Granted resource clause येथे दोन क्लॉज clause आहेत प्रथम जर जर टास्क करण्याची मर्यादा मर्यादेच्या प्राथमिकतेपेक्षा जास्त असेल तर ती रिसोर्सेस स दिली जाईल आणि सद्य प्रणालीची मर्यादा रिसोर्सेस शी संबंधित सिलिंग व्हॅल्यू इतकी असेल परंतु जरी त्याची प्राधान्य सध्याच्या सिस्टीम मर्यादेपेक्षा जास्त नसेल परंतु जर त्यात असे कोणतेही रिसोर्से असेल ज्याची मर्यादा प्राथमिकता सीएससीच्या बरोबरीची असेल तर त्याला CR प्रवेश देखील दिला जाईल अन्यथा ती रिसोर्सेस स प्रवेश देत नाही आणि ती अडथळा आणते टास्क महत्त्वपूर्ण रिसोर्से मंजूर होताच सद्य प्रणालीची मर्यादा रिसोर्सेस च्या सिलिंग व्हॅल्यू इतकीच बनविली जाते जी केवळ तेव्हाच प्रदान केली जाते जेव्हा रिसोर्सेसची सिलिंग व्हॅल्यू सध्याच्या सिस्टम मर्यादेपेक्षा जास्त असेल इनहेरिटेन्स चा क्लॉज clause जर एखादी कामे ब्लॉक करण्याचे काम केले गेले असेल म्हणजेच त्यास रिसोर्से दिले गेले नाही तर त्या रिसोर्सेस चे टास्क ब्लॉक केलेल्या रिसोर्सेस ला प्राधान्य दिले जाईल एखादे टास्क ज्याने रिसोर्स ठेवलेले असते त्याचे प्राधान्य हायेस्टलॉकर प्रोटोकॉलच्या विपरीत बदलत नाही परंतु जेव्हा एखादे टास्क रिसोर्सेस साठी ब्लॉक होते तेव्हाच त्यास टास्क च्या प्राधान्याने इनहेरिटेन्स मिळतो रिसोर्स रीलिझ नियमात जे रिसोर्स ग्रांट नियमांच्या उलट आहे एखादे टास्क रिसोर्से सोडताच सीएससीने पुन्हा वापरल्या जाणार्या सर्व रिसोर्ससच्या अंतर्गत असलेल्या सर्व कामांची तपासणी केली जाते आणि सिलिंग व्हॅल्यू जास्तीत जास्त सेट केली आहे परंतु सध्याच्या सिस्टीमची मर्यादा वर्तमान रिसोर्सच्या सिलिंग व्हॅल्यू इतकीच सोडली गेली तर सीएससी तसाच बदलत नाही वरील सारांश चालू सिस्टम सिलिंग हे आम्हाला ठाऊक आहे की ते वापरात असलेल्या रिसोर्स ची सिलिंग व्हॅल्यू आहे आणि जर एखादे स्रोत सीएससीच्या बरोबरीने परत केले गेले तर सर्व रिसोर्सेस तपासले जातात त्यांचे सिलिंग व्हॅल्यू प्राप्त होते आणि त्या सिलिंग व्हॅल्यू ची जास्तीत जास्त मर्यादा मूल्य सीएससीला दिले गेले आहे परंतु सध्याच्या रिसोर्सेस चे सिलिंग व्हॅल्यू CSCपेक्षा कमी असल्यास CSC तसाच राहील आणि T1ची प्राधान्य देखील अद्यतनित केली जाईल जर त्याने एक रिसोर्सेस सोडला असेल तर त्या रिसोर्सेस स ब्लॉकिंग करणार्या कोणत्याही टास्क स अग्रक्रम इनहेरिटेन्स मिळाला असेल अशा प्रकरणात टास्क प्राधान्य परत मूळ प्राधान्यावर परत केली जातात काही उदाहरणे सह सिलिंग व्हॅल्यू प्रोटोकॉलचे काम खालील प्रमाणे आहे T1 T2T3 आणि T1ची प्राधान्य 10 टास्के वापरत असलेले महत्त्वपूर्ण रिसोर्सेस T2ची प्राधान्य 2 आणि T3 ची प्राधान्य 5 आहे आणि तीन टास्क असल्याने CR1 चा वापर करू शकता विंडो बेस्ड सिस्टमप्रमाणेच 10 हायेस्टप्राथमिकता आहे असे गृहित धरून CR1 सह संबंधित सिलिंग व्हॅल्यू 10 आहे सध्याच्या सिस्टमसह प्रारंभ करण्यासाठी सिलिंग व्हॅल्यू 0 वर सेट केली आहे आणि असे समजून की T3 CR1 लॉक करते T3 ची प्राधान्यता हायेस्टलॉकर प्रोटोकॉलच्या विपरीत बदलत नाही हे उच्च प्राथमिकतेसह सुरू राहते परंतु नंतर विद्यमान सिस्टम सिलिंग व्हॅल्यू CR1 च्या सिलिंग व्हॅल्यू च्या 10 च्या समान असते सीएससी मूल्य केवळ वाढते चला असे समजू की पुढच्या वेळी दुसरे टास्क रिसोर्सेसची रीक्वेस्ट करते हे टास्क T2आहे ज्याचे प्राधान्य 2 आहे आणि त्याने रिसोर्से अधिग्रहित केले आहे सध्याची सिस्टम सिलिंग व्हॅल्यू 10 वर सेट केली आहे आणि समजा T2 टास्क एक आहे जे T2च्या प्राधान्याने टास्क करीत आहे बदलत नाही हे प्राधान्य पातळी 2 वर टास्क करणे सुरू ठेवते आणि आपण टास्क 3 प्राधान्य 5 टास्क न्वित करू थोड्या वेळाने ते T2ला रीक्वेस्ट करतात आणि या प्रकरणात इनहेरिटेन्स क्लॉज clause लागू होईल आणि T2ची प्राधान्य 5 होईल जेव्हा ते रिसोर्सेस सोडताच रीलिझ क्लॉज लागू होईल आणि ते 2 च्या जुन्या प्राथमिकतेवर परत जाईल सध्याची प्रणाली मर्यादा CR वापरुन T10 म्हणून अद्याप 10 आहे स्रोताची सिलिंग प्रायोरिटी सध्याच्या सिस्टम सिलिंग व्हॅल्यू स देण्यात आले आहे समजा T4 हे आणखी एक टास्क आहे ज्यास वेगळ्या रिसोर्से CR2 ची आवश्यकता आहे हे रिसोर्से लॉक करण्यास परवानगी दिली जाणार नाही कारण T4 ची प्राधान्य सीएससीशी तुलना केली जाईल जी 10 आहे जरी T4 ची प्राधान्य T3 पेक्षा जास्त आहे परंतु ती निष्क्रिय असलेल्या रिसोर्सेसची रीक्वेस्ट करीत आहे CR2 मंजूर होणार नाही कारण प्राधान्य अनुदान क्लबमध्ये T4 ची प्राथमिकता सध्याच्या सिस्टीमच्या सिलिंग व्हॅल्यूशी तुलना केली जाईल आणि सध्याची सिस्टम मर्यादा प्राथमिकता T4 पेक्षा अधिक असल्याने T4ला रिसोर्से लॉक करण्याची परवानगी दिली जाणार नाही प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉलमध्ये जेव्हा एखाद्या टास्क स रिसोर्से दिले जाते तेव्हा त्याची प्राधान्य खरोखर बदलत नाही आणि केवळ वर्तमान सिस्टीमची मर्यादा हायेस्टलॉकर प्रोटोकॉलच्या विपरीत बदलते आणि टास्क स्वतःच्या प्राधान्याने टास्कवाही सुरू ठेवते इतर टास्के ज्यांना रिसोर्सेसची आवश्यकता नसते ते ब्लॉक होत नाहीत हायेस्ट लॉकर प्रोटोकॉलमध्ये हे टास्क ब्लॉक केले गेले होते कारण कमी प्राधान्याने टास्क संसाधित केले आहे हे घडत नाही आणि आम्ही इनहेरिटेन्स संबंधित उलट म्हणून म्हटले आहे इनव्हर्जन संबंधित इनव्हर्जन त्या अर्थाने येथे उद्भवत नाही कारण एखाद्या टास्क रिसोर्सेसची प्राप्ती होताच त्याचे प्राधान्य मूल्य बदलत नाही इतर टास्के नेहमीप्रमाणेच सुरू ठेवत असताना आणि इनहेरिटेन्ससंदर्भात कोणतीही ब्लॉकिंग करणे उद्भवत नाही जेव्हा टास्क दुसर्या टास्के असलेल्या रिसोर्सेस साठी रीक्वेस्ट करते तेव्हाच इनहेरिटेन्स क्लॉज clause लागू होतो आणि टास्क प्राधान्य वाढते Refer Slide Time 2650 जर प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉलचे विश्लेषण केले गेले तर असे दिसून येते की ते डेडलॉक्स चेन ब्लॉकिंग अनबौन्डेड प्रायोरिटी इनव्हर्जन प्रतिबंधित करते आणि इनहेरिटेन्स शी संबंधित व्यस्ततेस मर्यादित करते इनहेरिटेन्स शी संबंधित इनव्हर्जन ही उच्चतम लॉकर प्रोटोकॉलची एक मोठी समस्या आहे आणि या प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉलद्वारे मोठ्या प्रमाणात तो कमी केला जातो परंतु प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉल हा हायेस्टलॉकर प्रोटोकॉलपेक्षा थोडा अधिक गुंतागुंतीचा प्रोटोकॉल आहे परंतु तरीही तो बर्याच अनुप्रयोगांमध्ये वापरला जातो प्रायोरिटी सिलिंग प्रोटोकॉल मध्ये उद्भवू शकणारे भिन्न प्रकारचे प्राधान्यक्रम इनव्हर्जन तीन प्रकार आहेत ज्यांचे डायरेक्ट इनव्हर्जन इनहेरिटन्स संबंधित इनव्हर्जन आणि इनहेव्हर्स टू इव्हर्व्हन्स जेथे कमी प्रायोरिटी टास्क रिसोर्सेस धरून असते आणि निम्न प्राथमिकता टास्क रिसोर्सेस स रिलीज होईपर्यंत उच्च प्राथमिकता टास्क प्रतीक्षा करावी लागते थेट इन्व्हरझन मध्ये कमी प्राधान्य टास्क त रिसोर्से असते तर उच्च प्रायोरिटी टास्क प्रतीक्षा करावी लागते कमी प्रायोरिटी टास्क रिसोर्सेस चा वापर पूर्ण करेपर्यंत आणि त्यास रिलीझ होईपर्यंत रिसोर्सेसची आवश्यकता असलेल्या उच्च प्राथमिकतेचे टास्क थांबले पाहिजे समजा प्रत्येक टास्के आवश्यक आहेत अशी टास्के आणि सैद्धांतिक रिसोर्सेस आहेत आणि ज्या कालावधीसाठी आवश्यक असलेल्या कालावधीचे प्रतिनिधित्व वरील टास्क आलेखामध्ये केले गेले आहे T1आणि T2ला R1 आवश्यक आहे T1ला 5 युनिट्सची आवश्यकता आहे T2ला 2 युनिट्सची आवश्यकता आहे T3 आणि T6 द्वारे R3 आवश्यक आहे आणि R2 T1आणि T4 अनुक्रमे 1 आणि 5 युनिटसाठी आवश्यक आहे टास्क त्यांची प्राथमिकता मूल्यांच्या गृहीत धरून क्रमवारी लावली गेली आहेत जी T1ही सर्वात जास्त प्राधान्य आहे आणि T6 सर्वात कमी प्राधान्य आहे आणि थेट इन्व्हरझन जे उद्भवू शकतात T2मध्ये R1 असल्यास T1ला थांबावे लागेल जरी T1आहे R1 आणि T2खात्यासाठी उच्च प्राथमिकता आणि T1चा कालावधी 2 पर्यंत थांबला पाहिजे त्याचप्रमाणे T2ने 8 कालावधीसाठी T6 आणि रिसोअर्स R3 वर थेट व्युत्पन्न करावे लागेल त्याचप्रमाणे T1 विंडीज T4 खात्यासाठी 5 युनिट उलटण्याची आहे थेट उत्पन्न करणे हे हायेस्ट प्रायोरिटी टास्क आहे जे रिसोर्सेस स असणार्या लो प्रायोरिटीच्या कारणास्तव थेट उत्पन्न केले जाईल आपण येथे थांबूया आणि पुढील व्याख्यानात प्रायोरिटी सिलींग प्रोटोकॉलमध्ये उद्भवू शकणारे इतर प्रकारांचे इंटेररप्ट पाहूया धन्यवाद